नमस्कार तर आज आपण या लेक्चरमध्ये विविध सर्किट एलेमेंट्सबद्दल चर्चा करू मूलभूतपणे आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमधील प्रमुख निष्क्रीय एलेमेंट म्हणजे रेजिस्टर कॅपेसिटर आणि इंडक्टर असतात तर आज आपण रेजिस्टर कॅपेसिटर आणि इंडक्टर्सच्या विविध गुणधर्मांवर चर्चा करू प्रथम रेजिस्टर नावाच्या एलेमेंट्सपासून सुरूवात करू तर रेजिस्टन्स म्हणजे काय ते पाहूया रेजिस्टन्स हा एक भौतिक गुणधर्म किंवा इलेक्ट्रिक करंट रोखणाऱ्या एलेमेंट्सची क्षमता असते तर मुळात जेव्हा जेव्हा विशिष्ट एलेमेंट्समध्ये करंट वाहतो तेव्हा तो करंटच्या प्रवाहास विरोध करण्याचा प्रयत्न करतो तर त्या एलेमेंट्सच्या गुणधर्मास रेजिस्टन्स म्हणतात आता आपण या रेजिस्टन्सचे प्रतिनिधित्व कसे कराल त्याचे प्रतीक R आहे तर सामान्यत आपण पहाल की लिखाणातील चिन्ह R सामान्यत रेजिस्टन्ससाठी वापरले जाते आणि ते ओहम मध्ये मोजले जाते कोणत्याही मटेरियल चा रेजिस्टन्स एरिया वर तसेच एलेमेंट्सच्या लांबीवर अवलंबून असतो म्हणून मुळात जर आपल्याला एरिया A च्या विशिष्ट एलेमेंट्सच्या क्रॉस सेक्शन आणि लांबी l दिसत असेल तर त्या विशिष्ट एलेमेंट्सचा रेजिस्टन्स RρlA असेल म्हणजे ρ अशा मटेरियलची रेजिस्टिव्हीटी असेल जे ओहम मीटर मध्ये दर्शविले जाते त्या एलेमेंट्सची लांबी आणि त्या एलेमेंट्सचा क्रॉस सेक्शनल एरिया तर हे दोन त्या एलेमेंट्सचे गुणधर्म आहेत जे मटेरियलच्या रेजिस्टिव्हीटीसह त्या एलेमेंट्सच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यु काय हे परिभाषित करतात तर सामान्य सर्किट एलेमेंट्समध्ये रेजिस्टन्स ही सर्वात सामान्य गोष्ट आहे आणि आपल्याला दिसेल की विविध लिखाणात आणि पुस्तकांमध्ये आपल्याला रेजिस्टन्स दर्शविणारी या प्रकारची आकृती दिसेल लिखाणात रेझिस्टन्स गुणधर्म कसा आला जॉर्ज सायमन ओहम हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते ज्याने रेझिस्टरसाठी करंट आणि व्होल्टेजमधील संबंध विकसित केला त्या नात्याला ओहम्स लॉ असे म्हणतात जे जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने दिले होते आता ओहम लॉ काय म्हणतो ओहम्स लॉ म्हणतो की विशिष्ट रेझिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज V थेट करंट I च्या प्रमाणात असते जे त्या रेझिस्टरमधून वाहते तर आपण सहजपणे प्रतिनिधित्व करू शकतो की V करंट I च्या थेट प्रमाणात आहे आता ओहम एक कॉन्स्टन्ट परिभाषित करते ज्यास या विशिष्ट समीकरणासाठी प्रपोर्शण्यालिटी कॉन्स्टन्ट म्हणतात आणि हे R द्वारे दर्शविले गेले होते आणि तेथून समीकरण ViR आले तर हा प्रपोर्शण्यालिटी कॉन्स्टन्ट त्या एलेमेंट्सचा रेसिस्टन्स असतो ज्याद्वारे इलेक्ट्रिक करंट वाहतो तर आता वरील समीकरणावरून आपण सहजपणे म्हणू शकतो की रेसिस्टन्स R हे व्होल्टेज भागिले करंट आहे तर 1 ओहम करिता आपण काय म्हणाल आपण म्हणू शकतो की 1 ओहम हे 1 व्होल्ट प्रति एम्पीयर आहे आता रेझिस्टन्स R ची व्हॅल्यु शून्यापासून अनंतमध्ये बदलू शकते आता जर रेझिस्टन्स व्हॅल्यू शून्य असेल तर याचा अर्थ असा की तो ठराविक एलेमेंट शॉर्ट सर्किट आहे तर आपण आदर्श इलेक्ट्रिक वायर घेतल्यास असे गृहित धरतो की R ची व्हॅल्यु शून्य आहे कारण जर आपण त्या वायरला 2 नोड्स दरम्यान जोडले तर ते 2 नोड्स शॉर्ट सर्किट केले जातील तथापि हे केवळ आदर्श स्थितीतच होते कारण व्यावहारिक परिस्थितीत सर्व इलेक्ट्रिक वायरला स्वतःचे रेझिस्टन्स असते जरी इतर रेजिस्टिव्ह एलेमेंट्सच्या तुलनेत हे लहान आहे परंतु तरीही यावर विचार करणे आवश्यक आहे परंतु आदर्श स्थितीत आपण असे मानतो की त्या एलेमेंट्सची व्हॅल्यु शून्य आहे जेव्हा R ची व्हॅल्यु शून्य असेल तेव्हा आपण सामान्यत त्याला शॉर्ट सर्किट कंडिशन म्हणतो तर शॉर्ट सर्किट कंडिशनमध्ये काय होईल V ची व्हॅल्यू जी I R आहे शून्य होईल तर याचा अर्थ असा की शॉर्ट सर्किट कंडिशनमध्ये एलेमेंट्समधील व्होल्टेज शून्य असेल त्याचप्रमाणे जर R ची व्हॅल्यु अनंत असेल कारण R शून्य ते अनंत पर्यंत असू शकतो पुढील बाउंड्री कंडिशन मध्ये R अनंताच्या बरोबरीने असेल तर आपण सर्किटला ओपन सर्किट मानू त्या ओपन सर्किट कंडिशनमध्ये करंट काय असेल I हे V R शिवाय दुसरे काहीच नाही आणि त्याची व्हॅल्यू शून्य असेल तर याचा अर्थ असा की ओपन सर्किट कंडिशनमध्ये त्या एलेमेंट्समधून वाहणारा करंट शून्य असेल आता सर्किट विश्लेषणामधील आणखी एक उपयुक्त एलेमेंट म्हणजे रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल ज्याला कंडक्टन्स म्हणून ओळखले जाते आणि G म्हणून दर्शवतात आता हे एक एलेमेंट म्हणून परिभाषित केले गेले आहे जे एलेमेंट इलेक्ट्रिक करंट किती चांगल्या प्रकारे आयोजित करू शकतात हे ओळखते तर तो रेजिस्टन्स R च्या अगदी विरुद्ध आहे R कोणत्याही एलेमेंटच्या प्रवाहाचा प्रतिकार करण्याचा गुणधर्म आहे तर कंडक्टन्स त्या विशिष्ट एलेमेंट्सच्या प्रवाहास किती चांगल्या प्रकारे परवानगी देऊ शकतो हे सांगते तर कंडक्टन्सचे एकक सीमेंन्स मध्ये दिले गेले आहे किंवा वैकल्पिकरित्या आपण त्याला मोह म्हणतो मोह ओहमच्या उलट आहे आता हे गणिताच्या रूपात व्यक्त केले जाऊ शकते G1Riv तर आता कंडक्टन्स 1 सीमेन किंवा 1 मोह किंवा 1 अँपिअर प्रति व्होल्ट म्हणून व्यक्त केले जाऊ शकते आता ओहम किंवा रेजिस्टन्स आणि ओहम किंवा सीमेंसच्या बाबतीत समान रेजिस्टन्स व्यक्त केला जाऊ शकतो याचा अर्थ असा की जर 1 रेजिस्टन्समध्ये 10 ओहम रेजिस्टन्स असेल तर त्याच मार्गाने आपण म्हणू शकतो की त्या एलेमेंट्समध्ये 0 1 मोह कंडक्टन्स आहे आता आपण रेजिस्टरमध्ये डेसीपेट झालेल्या पॉवरची गणना कशी कराल ते पाहू रेजिस्टरमध्ये डेसीपेट होणारी पॉवर रेझिस्टर R आणि व्होल्टेज आणि करंट सारख्या एलेमेंट्सच्या रूपात व्यक्त केली जाऊ शकते तर आता पहिल्या लेक्चरमध्ये आपण p vi असे पॉवरचे समीकरण घेतले आता आपल्याला जे मिळाले आहे ते ओहम्स लॉ तयार करून v iR मिळाले तर जर आपण याला एकत्रित केले तर आपल्याला पॉवरची व्हॅल्यु मिळेल pvii2Rv2R तर वैकल्पिकरित्या डेसीपेट झालेली पॉवर कंडक्टन्सच्या टर्ममध्ये देखील व्यक्त केली जाऊ शकते तर जिथेही आपल्याला R दिसेल तिथे आपल्याला R फक्त 1 G ने बदलावे लागेल तर आपल्याला कंडक्टन्सच्या टर्ममध्ये पॉवरची व्हॅल्यु मिळेल pviv2Gi2G आता आपण ज्या सिद्धांतावर चर्चा केली आहे त्यास चांगले समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ समजा व्होल्टेज 30 व्होल्ट रेजिस्टन्स 5 किलो ओहमच्या रेजिस्टरवर लागू करा रेजिस्टरद्वारे शोषलेला करंट कंडक्टन्स आणि पॉवरची गणना करा तर येथे रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज 30 व्होल्ट असेल तर करंट आहे ivR3051036 mA आता कंडक्टन्स काय असेल G1R151030 2mS आता रेजिस्टरद्वारे डेसीपेट किंवा विलीन केलेली पॉवर शोधण्याचा प्रयत्न करूया आपण आत्तापर्यंत चर्चा केलेली कोणतीही सूत्रे वापरू शकतो चला p vi घेऊ जेव्हा आपण व्हॅल्यू v व i ठेवतो तेव्हा आपणास 180 मिलिवॅट क्षमतेच्या पॉवरची व्हॅल्यु मिळते त्याचप्रमाणे pi2R तर करंट i ची व्हॅल्यु ठेवा तर i2R आपण पुन्हा व्हॅल्यूचा पर्याय घ्याल तर आपल्याला 180 मिलिवॅट क्षमतेच्या पॉवरची समान व्हॅल्यु मिळेल आता तिसरा पर्याय म्हणजे आपण कंडक्टन्सच्या मदतीने गणना करू शकतो ते pv2G आहे ती व्हॅल्यू ठेवा जी आपल्याला पुन्हा 180 मिलिवॅटची व्हॅल्यु देईल तर आपण पॉवर मोजण्यासाठी वापरू इच्छित कोणतेही सूत्र वापरू शकतो शेवटी आपल्याला समान व्हॅल्यु मिळेल आता आपण दुसरे उदाहरण घेऊ समजा व्होल्टेज सोर्स 20sin πt V रेजिस्टन्स 5 k Ω अक्रॉस लागू केले असल्यास रेजिस्टर मधला करंट आणि रेजिस्टरने ऍबसॉरब केलेली पॉवर आपण कसे काढू शकाल पुढील सूत्र वापरा ivR20sin πt 51034sin πt mA आता पॉवर p ची व्हॅल्यू काढण्यासाठी pvi80πt mW आता आपण कॅपेसिटन्स नावाच्या आणखी एका एलेमेंटवर विचार करूया कॅपेसिटर म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर कॅपेसिटर एक निष्क्रिय एलेमेंट आहे तो इलेक्ट्रिक फिल्ड मध्ये ऊर्जा साठवण्यासाठी डिझाइन केलेला आहे तर कॅपेसिटर सामान्यत दोन कंडक्टींग प्लेट्स वापरुन तयार केले जाते जे इन्सुलेटर किंवा डायलेक्ट्रिक द्वारे विभक्त केले जाते आता आपण कॅपेसिटरच्या प्लेट्स अक्रॉस व्होल्टेज V लागू करतो तेव्हा कॅपेसिटरच्या एका प्लेटवर चार्ज q जमा होतो आणि चार्ज q कॅपेसिटरच्या दुसऱ्या प्लेटवर जमा होतो तर म्हणून आपण म्हणू शकतो की कॅपेसिटर एक एलेमेंट आहे जो चार्ज संग्रहित करतो आता संग्रहित चार्जच्या संख्या किती असेल ते व्होल्टेज V च्या थेट प्रमाणित असेल तर असे म्हणू शकतो की साठवलेला चार्ज V शी थेट प्रमाणित आहे आता आपण C नावाचा दुसरा प्रपोर्शण्यालिटी कॉन्स्टन्ट निश्चित करू शकतो तर येथे C काय आहे C प्रपोर्शण्यालिटी कॉन्स्टन्ट आहे जो त्या कॅपेसिटरचा कॅपेसिटन्स म्हणून ओळखला जातो आणि qCv आहे तर आता आपण कॅपेसिटन्स कसे परिभाषित कराल कॅपेसिटन्स हे प्रमाण म्हणून कॅपेसिटरच्या एका प्लेटवर चार्ज आणि दोन प्लेट्समधील व्होल्टेजचा फरक म्हणून परिभाषित केले जाऊ शकते तर यापूर्वी आपण qCv पाहिले तर C हे q बाय V असेल जे कपॅसिटरच्या 1 प्लेटवरील चार्जचा दोन प्लेट्समधील व्होल्टेज फरकासोबतचा रेशो आहे हे फॅराड्स मध्ये मोजले जाते 1 फॅराडची व्हॅल्यु किती आहे 1 फॅराड हे 1 कुलम्ब पर व्होल्ट आहे आता एक कॅपेसिटरचे कॅपेसिटन्स देखील त्याच्या भौतिक परिमाणांवर अवलंबून असते म्हणून जर आपल्याला कॅपेसिटर प्लेट्स दिसल्या जसे की ते दोन प्लेट कॅपेसिटर आहेत तर एरिया A आणि प्लेट्समधील अंतर त्या कॅपेसिटरच्या कॅपेसिटन्सची व्हॅल्यु परिभाषित करते तर आपण कॅपेसिटन्स C कसे परिभाषित कराल CϵAd जेथे A प्रत्येक प्लेटचा सर्फेस एरिया आहे d हे प्लेट्समधील अंतर आहे आणि Fm मध्ये मोजल्या जाणाऱ्या प्लेट्समधील डायलेक्ट्रिकची परमिटिव्हिटी आहे मोकळ्या जागेची परमिटिव्हिटी 8 85 x 10 12 Fm दिलेली आहे आता कॅपेसिटरमध्ये करंट व्होल्टेज संबंध मिळविण्यासाठी आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये गणना केलेले idqdt हे समीकरण वापरू शकतो आणि नंतर आपण पाहिलेले qCv आता वापरू शकतो जर आपण ही 2 समीकरणे वापरली तर आपल्याला करंट I ची व्हॅल्यु मिळेल तर मग आपल्याला काय करावे लागेल वेळेच्या संदर्भात आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूंचे डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल तर हे dqdtCdvdt होईल C एक कॉन्स्टन्ट आहे म्हणून ते डिफरेन्शिएट केले जाऊ शकत नाही जर आपण डिफरेन्शिएट केले तर ते शून्य होईल dqdt काय आहे ते करंट i आहे तर आपल्याला iCdvdt मिळेल तर आपण कॅपेसिटरसाठी करंट i ची व्हॅल्यु सहजपणे मिळवू शकतो आता आपल्याला इंस्टंटेनिअस पॉवर काढण्यास सांगितले तर नंतर आपल्याला करंट गुना करावा लागेल जे आधीच्या v सह क्याल्कुलेट केले म्हणजे आपल्याला मिळेल pviCvdvdt आता कॅपेसिटरमध्ये संग्रहित एनर्जी क्याल्कुलेट करण्यासाठी आपल्याला या पॉवरसह केवळ इंटिग्रेट करावे लागेल आपल्याला साठवलेल्या एनर्जीची व्हॅल्यु मिळेल तर व्हॅल्यु काय असेल आपण मायनस इन्फिनिटी पासून साठवलेल्या एनर्जीची व्हॅल्यु शोधू इच्छित असलेल्या विशिष्ट क्षणी t पर्यंत इंटिग्रेट करू w ∞tpdτC ∞tvdvdτdτCv ∞vtvdv12Cv2।vtv ∞ तर याचा अर्थ असा आहे की आपली व्हॅल्यु v ∞0 आहे आणि जर आपण विशिष्ट वेळी t v ची व्हॅल्यु v घेतली तर आपण फक्त v म्हणून सांगाल तर आपल्याला एकूण एनर्जीची व्हॅल्यु w12Cv2q22C तर त्या विशिष्ट सूत्राचा वापर करून q आणि C च्या संदर्भात एनर्जी W ची व्हॅल्यु देखील शोधू शकता तर आता हे समीकरण कॅपेसिटरच्या दोन प्लेट्सच्या दरम्यान इलेक्ट्रिक फिल्डमध्ये साठवलेल्या एनर्जीचे प्रतिनिधित्व करते तर ही एनर्जी परत मिळवली जाऊ शकते कारण तो एक आदर्श कॅपेसिटर आहे म्हणून तो स्वतःहून एनर्जी डेसीपेट करणार नाही म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की कॅपेसिटर हा त्याच्या इलेक्ट्रिक फिल्डमध्ये ऊर्जा साठवण्याची क्षमता असलेला एलेमेंट आहे आता जेव्हा कॅपेसिटरवरील व्होल्टेज वेळेनुसार बदलत नसले तेव्हा कॅपेसिटरद्वारे वाहणारा करंट शून्य होतो म्हणजे कॅपेसिटर DC व्होल्टेजसाठी ओपन सर्किटसारखे कार्य करते आता एक उदाहरण घेऊ आपण 3 pF कॅपेसिटरवर संग्रहित चार्ज मोजू त्याच्या अक्रॉस 20 व्होल्ट लागू केले आहे आपण फक्त qCv सूत्र वापरू आणि व्हॅल्यु निश्चित करू q310 122060 pC आता साठवलेल्या एनर्जीसाठी आपण वापराल w12Cv212310 12202600 pJ आता जर 5 μF कॅपेसिटरवरील व्होल्टेज vt10cos 6000t V असेल तर आपण त्यामधून जाणारा करंट कसा मोजाल आपल्याला सूत्र वापरावे लागेल itCdvdt510 6ddt10cos 6000t 510 6600010sin 6000t 0 3sin 6000t A आता जर आपल्याला करंट it6e 3000tmA दिला असेल तर 2 μF कॅपेसिटर अक्रॉस व्होल्टेज काढायला सांगितले तर सुरुवातीचा कॅपेसिटर व्होल्टेज शून्य असेल तर काय होईल आपल्याला मिळेल vt1C0tidtv and v00 v1210 60t6e 3000tdt10 31 e 3000tV आता इंडक्टन्स म्हणजे तिसऱ्या एलेमेंट्सवर जाऊ आता इंडक्टर हा आणखी एक निष्क्रीय एलेमेंट आहे जो एनर्जी संग्रहित करण्यासाठी बनवलेला आहे परंतु येथे संग्रहित एनर्जी चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात आहे इंडक्टरमध्ये तारांची गुंडाळी असते आणि जेव्हा करंटला इंडक्टरमधून जाण्याची परवानगी दिली जाते तेव्हा असे आढळेल की इंडक्टरच्या अक्रॉस असलेले व्होल्टेज करंटच्या बदलाच्या वेळेच्या दराशी डायरेक्ट्ली प्रपोर्शनल असते तर याचा अर्थ v ∞didt आता जर आपण यास समानतेत रुपांतरित केले तर vLdidt तर हे प्रपोर्शण्यालिटी कॉन्स्टन्ट त्या एलेमेंट्सचा इंडक्टन्स ज्याद्वारे व्होल्टेज मोजले जाते आणि वेळेच्या अनुषंगाने करंट बदलत आहे तर vLdidt इंडक्टरचा गुणधर्म आहे आणि आपण त्याचे प्रतिनिधित्व कसे कराल हे कॉईल च्या रूपात दर्शविले जाते म्हणून यासारख्या लिखाणात आपल्याला चिन्ह दिसेल जे इंडक्टरच्या चिन्हाशिवाय दुसरे काहीच नाही आता इंडक्टन्स म्हणजे काय इंडक्टन्स एक गुणधर्म आहे जिथे इंडक्टर करंटच्या प्रवाहात बदलांचा विरोध करणारे दर्शविते आणि हेनरी मध्ये मोजले जाते तर 1 हेनरी म्हणजे किती 1 हेनरी हे 1 व्होल्ट सेकंद प्रति अँपिअर आहे इंडक्टरचे इंडक्टन्स देखील भौतिक परिमाणांवर अवलंबून असते तर समजा आपल्याकडे एखादी कॉइल असेल आणि आपल्याला इंडक्टन्सची व्हॅल्यु शोधण्यास सांगितले असेल कॉइलचा क्रॉस सेक्शनल एरिया A आणि लांबी l मानु तर या प्रकारच्या इंडक्टरसाठी आपल्या इंडक्टन्सची व्हॅल्यु असेल LN2μAl N वळणांची संख्या आहे A हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे l इंडक्टरची लांबी आणि μ काय आहे तर μ ही इंडक्टरच्या कोर ची पर्मियबिलिटी आहे तर यासह आपण L ची व्हॅल्यू काढू शकता LN2μAl तर आता आपण काय लिहू शकतो आपण लिहू शकतो di1Lvdt तर इंडक्टरला दिलेली पॉवर शोधण्यासाठी आपण लिहाल pviLdidti आता आपल्याला a मध्ये किती एनर्जी साठवली गेली आहे हे शोधण्यास सांगितले असल्यास w ∞tpdτL ∞tididτdτLi ∞itidi12Li2।iti ∞ आता सुरुवातीच्या अटींमध्ये आपण असे गृहित धरतो की t ∞ शून्य आहे i ∞0 तर शेवटी आपल्याला काय मिळेल आपल्याला एकूण साठवलेली एनर्जी मिळेल w12Li2 तर वरील समीकरण इंडक्टरच्या चुंबकीय क्षेत्रात साठवून ठेवलेली एनर्जी दर्शवते तर आपण कॅपेसिटरमध्ये जे पाहिले त्याच्या उलट आहे कॅपेसिटरची एनर्जी इलेक्ट्रिक फिल्डमध्ये संग्रहित केली जाते पण इंडक्टर चुंबकीय क्षेत्रात एनर्जी साठवते आता इंडक्टर अक्रॉस व्होल्टेज शून्य आहे याचा अर्थ असा आहे की इंडक्टरद्वारे करंट कॉन्स्टन्ट असतो कारण vLdidt v शून्य म्हणजे करंट बदलण्याचा दर शून्य आहे तर इंडक्टर अक्रॉस व्होल्टेज शून्य असेल अशा परिस्थितीत इंडक्टर DC करिता शॉर्ट सर्किटसारखे काम करेल आता या इंडक्टरचा महत्वाचा गुणधर्म असा आहे की तो त्या विशिष्ट एलेमेंट्सद्वारे करंटच्या बदलास विरोध करेल तर याचा अर्थ आपण असे म्हणू शकतो की इंडक्टरद्वारे करंट प्रवाह अचानक बदलू शकत नाही म्हणूनच आदर्श कॅपेसिटरप्रमाणे आदर्श इंडक्टर एनर्जी डेसीपेट करू शकत नाही आणि एनर्जी संग्रहित करेल जी नंतरच्या काळात वापरता येईल तर आता आपण 1 उदाहरण घेऊ समजा 0 1 H इंडक्टर्सद्वारे करंट असल्यास it10te 5tA आपल्याला त्या इंडक्टरवर व्होल्टेज शोधणे आवश्यक आहे तर मग आपण काय करू आपण ते सूत्र वापरू vLdidt and L0 1 H आपण नंतर डिफरेन्शिएट करू ddt10te 5t10e 5tte 5t तर शेवटी आपल्याला व्होल्टेज काय मिळेल v0 1ddt10te 5te 5tt 5e 5t e 5tV आता जर आपल्याला एखाद्या इंडक्टरमध्ये साठवलेल्या एनर्जीची व्हॅल्यु शोधण्यास विचारले तर आपण हे सूत्र वापरू w12Li2120 1100t2e 10t5t2e 10tJ तर आज आपण आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटचे 3 मूलभूत एलेमेंट पाहिले ते रेजिस्टर इंडक्टर आणि कॅपेसिटर आहेत आणि आपण ह्या 3 एलेमेंट्सचा गुणधर्म आणि ओहम लॉ काय आहे हे देखील पाहिले तर पुढील लेक्चरमध्ये आपण सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी या ज्ञानाचा कसा उपयोग करायचा याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू तर आभारी आहे